नमस्कार मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सच्या या कोर्सच्या 4 आठवड्यात आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आम्ही परावर्तन गुणांक आणि व्हीएसडब्ल्यूआर संकल्पना समाविष्ट केली होती या मॉड्यूलमध्ये आपण मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीच्या इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणार आहोत यालास्मिथ चार्ट म्हणून ओळखले जाते मागील मॉड्यूलमध्ये जसे आपण चर्चा केली आहे की आपण लोडपासून दूर जात असताना आपण सतत विविध वर्तुळासह घड्याळाच्या दिशेने फिरत फिरत असतो तरस्मिथ चार्ट ची संकल्पना या रोचक घटनेतून उद्भवली जी आपल्याला ट्रान्समिशन लाइनमध्ये दिसते परंतु जसे आपण दूर किंवा लोड कडे जात आहोत परावर्तन गुणकाचे परिमाण स्थिर आहे आणि फेसर बदलतच राहतो आतास्मिथ चार्ट ज्याला आम्ही Z प्लेनपासून 𝚪 प्लेनवरील अडथळाचे बायलिनर परिवर्तन म्हणतो जसे आपण हे सूत्र पाहू शकता जरी मी असे म्हणत आहे की ही एक बायलिनर परिवर्तन आहे हे सूत्र परावर्तन गुणांक सूत्राशी एकरूप आहे तरस्मिथ चार्ट Z इम्पेन्डेन्सचे परावर्तन गुणांक ात रूपांतरण करण्याशिवाय काही नाही सामान्यत 𝚪 दिलेला असला तरी परिवर्तन असेच दिले गेले आहे हे असे परिवर्तन व्यक्त करणे अधिक सोयीचे आहे आता ZZ0 मी याला सामान्यीकृत प्रतिबाधा म्हणतो आणि z द्वारे प्रतिनिधित्व करतो तर मग 𝚪 z 1 z 1 च्या बरोबरीने आहे आणि जर मी या प्रतिरोधक रेषा सतत रचत असेल तर त्या लाल रेषा आहेत आणि या हिरव्या रेषा मी ज्याला सतत प्रतिक्रिया देतात त्या रेषांचे प्रतिनिधित्व करीत आहेत या रेषांसाठी जर मी हे परिवर्तन केले तर या लाल आणि हिरव्या रेषा वर्तुळांमध्ये लाल आणि या हिरव्या रंगात बदलल्या आहेत या हिरव्या ठिपकलेल्या रेषा प्रत्यक्षात वर्तुळांचे भाग आहेत आता झेड साठी x म्हणे x बरोबर 1 आहे मला असे वर्तुळ मिळते X साठी 0 5 च्या बरोबरीने मला असे वर्तुळ मिळेल तर हे वर्तुळ या वर्तुळामध्ये रूपांतरित झाले आहे मी तुम्हाला क्षमा मागतो ही सरळ रेष या वर्तुळामध्ये रूपांतरित झाली ही स्थिर प्रतिक्रिया सरळ रेष या स्थिर प्रतिक्रिया वर्तुळामध्ये रूपांतरित केली जाते हे स्थिर प्रतिरोध सरळ रेषा या स्थिर प्रतिरोध वर्तुळामध्ये रूपांतरित होते तर हे सरळ रेषेतून वर्तुळामध्ये रुपांतर करण्याचा एक प्रकार आहे परंतु आणखी एक फायदा म्हणजे Z प्लेनचा संपूर्ण उजवा भाग Z ची ती मूल्ये ज्यासाठी R 0 पेक्षा जास्त R 1 च्या त्रिज्यासह या वर्तुळात बंद आहेत तर दुसर्या शब्दांत सांगायचे तर सर्व निष्क्रीय अडथळे आता या वर्तुळा मध्ये केंद्रित आहेत आणि मी या सर्व अडथळ्यांना लहान जागेत दृश्यमान करू शकतो या सर्वात मोठ्या वर्तुळा च्या बाहेरील बाजूने म्हणजे त्रिज्या 1 असलेले वर्तुळ अडथळ्यांचा वास्तविक भाग नकारात्मक असेल आणि ते सक्रिय डिव्हाइसशी संबंधित असेल म्हणून हे रूपांतराचे अधिक विस्तृत दृश्य आहे जसे मी म्हणालो या हिरव्या रेषा ज्या त्रिज्या 1 च्या वर्तुळातच मर्यादित आहेत त्या प्रत्यक्षात मोठ्या वर्तुळांचे भाग आहेत आणि जसे आपण पाहू शकता की 0 5 चे सतत प्रतिरोध असणारे अडथळा हे एक मोठे वर्तुळ असेल जे युनिट वर्तुळाच्या बाहेर आहे तर मी हे काय बोलतोय याचा पुन्हा एकदा सारांश काढत आहे 𝜞 म्हणजेच परावर्तन गुणांक असलेले किंवा 1 पेक्षा कमी असलेले सर्व निष्क्रिय उपकरण या युनिट वर्तुळात मर्यादित असतील तर 1 पेक्षा मोठे परावर्तन गुणांक असलेली सर्व सक्रिय उपकरणे युनिट वर्तुळाच्या बाहेर असतील आता यातले काय परिणाम आहेत ते पाहू समजा आपल्याकडे एक लम्प घटक आहे तर फ्रीक्वेंसी 𝞈0 च्या बरोबरीने रिअॅक्टन्स 0 असेल वारंवारता जसजशी वाढेल तसतसे आपण या स्थिर प्रतिरोधक वर्तुळासह फिरत राहू या स्थिर प्रतिरोध वर्तुळाची त्रिज्या 1 असते आणि आम्ही या स्थिर प्रतिरोध वर्तुळा च्या परिघावर फिरत राहू जिथे 𝞈∞ आहे त्या ठिकाणी येईपर्यंत तर दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर यास्मिथ चार्ट चा डावा हा भाग शॉर्ट शी अनुरूप आहे आणि उजव्या हाताचा भाग खुल्या शी अनुरुप आहे त्याचप्रमाणे जर आपण कॅपेसिटन्सचा विचार केला तर 𝞈0 च्या बरोबरीने असेल तर ते अनंत प्रतिबाधा प्रतिक्रिया असेल आणि 𝞈∞ च्या बरोबरीने होईल रिअॅक्टन्स 0 असेल तर आम्ही या निरंतर प्रतिकार वर्तुळासह या युनिट वर्तुळासह पुढे जात आहोत खालच लोवर अर्धा म्हणून इंडक्शनन्स साठी आपण येथून पुढे जाऊ वारंवारता 0 वरून ∞ कडे जात असताना आम्ही डावीकडून उजवीकडे वरच्या अर्ध्या भागाच्या दिशेने सरकतो आणि कॅपेसिटन्ससाठी आपण खालच्या अर्ध्या बाजूने उजवी कडून डावीकडे सरकतो पुन्हा इंडक्टन्स प्रमाणे हा भाग कपॅसिटीन्ससाठी हा भाग आहे आणि हा भाग मोकळा आहे माफ करा आता Zस्मिथ चार्ट शी साधर्म्य असणारी मागीलस्मिथ चार्ट आम्ही मानली ती Z च्या बायलिनर परिवर्तनावर आधारित होती आणि आमच्याकडे Y च्या बायलिनर ट्रान्सफॉर्मेशनवर आधारितस्मिथ चार्ट देखील असू शकतो आता आपण पाहू शकतो की Yस्मिथ चार्ट आणि Z स्मिथ चार्ट 2स्मिथ चार्ट वरील समान बिंदू किंवा 2स्मिथ चार्ट च्या समान प्रतिरोध या नकारात्मक चिन्हाच्या अस्तित्वामुळे 180° ने फिरविले जातील समजा हा आमचा सामान्यस्मिथ चार्ट असेल तर आपण पाहिले की सामान्यस्मिथ चार्ट साठी शेवटचा भाग होता आणि नंतर हा जवळचा भाग खुला होता या Y स्मिथ चार्ट मध्ये हा शेवटचा टोक ओपन असेल आणि जवळचा टोक असेल आणि आपण Yस्मिथ चार्ट देखील फिरवू शकता जेणेकरून हा भाग खुला होईल आणि हा भाग होईल तर आपण पाहिलेल्या गोष्टींचा हा सारांश आहे Yस्मिथ चार्ट Z स्मिथ चार चार्ट चा उलटा करून प्राप्त केला जातो फिरवलेल्या Yस्मिथ चार्ट मध्ये आणि खुल्या स्थानांची अदलाबदल केली जाते म्हणून पुन्हा एकदा Zस्मिथ चार्ट साठी आम्ही पाहिले की आता शेवटचा टप्पा आहे जवळचा टोक उघडा आहे आणि Yस्मिथ चार्ट साठी शेवटचा टप्पा खुले आहे आणि जवळचा टोक शेवट आहे आता एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे Zस्मिथ चार्ट Yस्मिथ चार्ट च्या संदर्भात 180° फिरवला तर आपण २ एकत्र करून ZY स्मिथ चार्ट म्हणून ओळखले जाऊ शकतो चार्ट वायस्मिथ चार्ट साठी स्थितीची आवश्यकता देखील पूर्ण करेल Zस्मिथ चार्ट च्या संदर्भात एक बिंदू देखील Y स्मिथ चार्ट साठी आवश्यक असणारी स्थिती पूर्ण करेल आतास्मिथ चार्ट व्यावसायिकपणे उपलब्ध आहेत ते इंटरनेट वरून डाउनलोड केले जाऊ शकतात स्मिथ चार्ट चा एक मनोरंजक अनुप्रयोग म्हणजे अडथळे आणि प्रतिबाधित परिवर्तन वाचणे आपल्याकडे रिअलस्मिथ चार्ट मध्ये जे काही आहे ते लहान चिन्हे असणारी आकृती आहे विविध ओळींचे स्वतःचे अभिक्रिया सामान्यीकृत अभिक्रिया मूल्ये आहेत आणि मध्य रेषेत सामान्यीय प्रतिकारांशी संबंधित अनेक खुणा आहेत आपण परावर्तन गुणांक 𝜞 आणि अशा प्रकारेस्मिथ चार्ट वर प्लॉट केलेले लोडचे व्हीएसडब्ल्यूआर शोधू इच्छित असल्यास थेट व्हीएसडब्ल्यूआर शोधण्याचा एक सोपा मार्ग आहे आपण काय करीत आहात त्या बिंदूवर एक वर्तुळ रेखाटणे जे एका विशिष्ट बिंदूवर X अक्षाला छेदते आणि X अक्षवरील किंमत लांबी किंवा अंतर नाहीस्मिथ चार्ट वरील वास्तविक किंमत या विशिष्ट प्रतिबाधासाठी व्हीएसडब्ल्यूआर असेल यामुळे आपण पहिल्या आठवड्याचा चौथा विभाग संपुष्टात आणतो